आपण थेट संतुलित प्रणालीत तीन फेजमधील प्रतिक्रियाशील शक्ती मोजू शकतो की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करूया मी संतुलित प्रणालीबद्दल बोलत आहे तर आम्हाला तीन फेज संतुलित प्रणालीमध्ये कार्यक्षम शक्ती मोजायची आहे असे म्हणूया तर असे म्हणूया की माझ्याकडे असे तीन फेज वाहक आहेत आणि येथे माझे तीन फेज लोड आहेत मी ते खरोखर डेल्टा कनेक्ट आहे की स्टार कनेक्ट आहे हे दर्शवत नाही त्याने काही फरक पडत नाही तर माझ्याकडे थ्री फेज लोड आहे ठीक आहे जर मी याप्रमाणे काहीसे व्हॅटमीटर कनेक्ट केले तर आम्ही प्रतिक्रियात्मक शक्ती मोजू शकतो अखेरीस ते खरोखर खरे आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करूया जर मी याप्रमाणे वॅटमीटरला जोडले तर येथे माझी करंट कॉइल आहे आणि येथे माझी पोटेंशल कॉइल आहे म्हणून मी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे मला माफ करा मला हे असे दर्शविले पाहिजे हे लोडवर जात आहे हे मालिकेत येईल आणि परत लोडवर जाईल तर हे A आहे हे B आहे आणि तिसरा टप्पा C थेट लोडवर जाईल आणि येथे माझी पोटेंशल कॉइल आहे तर हे माझे वॅटमीटर आहे हे मी वॅटमीटर म्हणून दाखवित आहे तर मग हा M आहे हा L आणि हा दोघांमधील एक सामान पॉईंट म्हणून मी दाखवीत आहे हा सामान पॉईंट समाजा जरी तो सामान पॉईंट नसेल तरी कृपया हे लक्षात घ्या आणि हा V आहे जर मी येथे A फेज B फेज आणि C फेज इथं घेत असलो आणि समजा माझा A फेज करंट कुठेतरी इथे आहे B फेज करंट कुठेतरी इकडे आहे आणि C फेज करंट इथं कुठेतरी आहे म्हणून मी हे IA IB आणि IC म्हणून दर्शवित आहे आणि हे अर्थातच VA VB आणि VC मी पॉवर फॅक्टर कोन घेईल कृपया लक्षात घ्या की हे लॅगिंग पॉवर फॅक्टर कोन आहे तर phi हे माझ्याकडे पॉवर फॅक्टर एंगल म्हणून आहे मी माझ्या व्होल्टेज कॉइलवर किंवा पोटेंशल कॉइलवर काय लागू करत आहे ते म्हणजे VBC तर मी हे मूलत असे लिहेल - हे C आहे तर मी हे दुसऱ्या बाजूला घेते हे VC आहे तर मी हे VBC म्हणून लिहू शकते म्हणून मी जे केले ते पोटेंशल कॉइलवर VBC लागू करणे आहे तर IA सध्याच्या कॉइलमधून वाहणारा करंट आहे हे सरळ सरळ 900 आहे मला आशा आहे की आपण समजून घ्याल हे 900 आहे तर IA आणि VBC मधील अंगुलर फरक म्हणून आहे म्हणूनच मी माझ्या वॅटमीटरमधून VBC IAcos वॉटमीटर वर काय रेड़ीन्ग येते ते बघूया आपण याला W1 म्हणू या असे म्हटले तर मी हे असे लिहू शकते तर जे मला प्राप्त होते ते खरोखर प्रतिक्रियाशील शक्ती नाही तर ती प्रतिक्रियात्मक शक्तीपेक्षा वेळा जास्त आहे मला व्हॅटमीटरच्या रीडिंगमधून जे काही मिळेल त्याला आपल्याला ने गुणावे लागेल त्यामुळे आपल्याला पूर सर्किट ची रेअक्टिव्ह पॉवर मिळेल मला तुमच्या सगळ्यांकडून खात्री करून घ्यायची आहे कि हीच कृती लिडिंग लोड साठी पण उपयोगाची आहे कि नाही तसेच आपण स्टार कनेक्ट आणि डेल्टा कनेक्ट साठी पण हीच कृती करू शकतो का ते पण तापासूया मी ब्लॅक बॉक्स म्हणून दर्शविले असले याला मी ILम्हणेल जरी हा IA आहे पुन्हा एकदा खात्री करून घ्या हेच जे मला म्हणायचे आहे मी हे तुम्हाला घरी अभ्यासासाठी देत आहे कृपया तुम्ही हे पडताळून बघा की लीडिंग लोडसाठी पण हेच समान पद्धतीचे समीकरण मिळते की नाही आणि दुसरं म्हणजे स्टार तसेच डेल्टा कनेक्शन साठी सुद्धा चालेल की नाही हे सगळं 3फेज समजण्यासाठी आहे म्हणून आपण आता जोपर्यंत थ्री फेज ट्रांसफार्मर आणि थ्री फेज इंडक्शन मोटर होत नाही तोपर्यंत 3फेज कडे बघायचे नाही ठीक आहे पुढील उपक्रम आपण चुंबकीय सर्किट हा विषय बघुयात चुंबकीय सर्किट शिकण्याची काय गरज आहे खरंतर विद्युत उपकरण आपण शिकत आहे कारण ते खूप मोठ्या प्रमाणात व्यवहारोपयोगी आहेत मला असं वाटतं मला ते खूप विस्तृत करण्याची गरज नाही तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की जर विद्युत उपकरण नसतील तर साधी विज सुद्धा आपल्याला मिळणार नाही आणि अक्षरशः ही विज आपल्यातील श्वासा सारखीच आहे विजेशिवाय आपण काहीच करू शकत नाही बरोबर थोड्या दिवसांसाठी जरी तुमचा मोबाईल जर काम करत नसेल तरी ही खूप मोठी समस्या आहे चार्ज करण्यासाठीसुद्धा नक्कीच वीज लागेल बरोबर अगदी आपली बॅटरी मुळतः वीजच आहे हे तुम्हाला माहितीच असेल जरी तुम्हाला मोबाईलची बॅटरी चार्जर ने चार्ज करायची असेल तरी त्याचा ग्रीड शी संबंध आहे त्याचप्रमाणे आजचे बरेच दिवस आपल्याला माहित आहे की आपण करीत असलेले कार्य या दिवसांत फिरत हळू हळू आम्ही विद्युत वाहनात जात आहोत मग आमच्याकडे मुळात आपणास मोटर्स माहित आहेत जे पाणी पंपिंगमध्ये वापरले जातात आपल्याला RO सिस्टममध्ये माहित आहे ज्यात पुन्हा आपण पाणी पंप करतो जर आपण पाहिले तर आपल्याला मिक्सर ग्राइंडर माहित आहे मोटरशिवाय हे चालणार नाही लॉनमॉवर त्याच्याकडे मोटर आहे फॅनस AC आपण त्याला नाव देतो सर्वत्र आपल्याकडे मोटर्स आहेत पेपर मिल टेक्सटाईल गिरणी प्रिंटिंग प्रेस कोणताही साखर कारखाना सिमेंट मिल आपण जे काही बोलता त्याबद्दल सर्व काही उद्योगांना मोटार असतात तर मशीन्स आपल्या जीवनाचा नक्कीच एक आवश्यक भाग बनली आहेत तर ते कसे कार्य करते याकडे लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आम्ही त्याची कोणतीही कार्यक्षमता सुधारू शकतो की नाही आम्ही काही ऊर्जा वाचवू शकतो की नाही या सर्व गोष्टी आपण संरेखित केलेले किंवा मशीन्सशी जोडलेल्या संशोधन क्षेत्राच्या रूपात पाहतो जर आपण बऱ्याच मशीन्सकडे पाहिले तर ते सर्व फेरोमॅग्नेटिक मटेरियलद्वारे बनलेले आहेत आपल्याकडे चुंबकीय नसलेल्या सामग्रीच्या तुलनेत हे जास्त चुंबकीय सामर्थ्य देते चुंबकीय सामग्रीमध्ये जेव्हा आपण करंट 1 A पास करतो जर मी एखाद्या लाकडाच्या तुकड्यास वाउनड केलेल्या कोईलमध्ये 1 A करंट लावला तर कदाचित फ्लक्स घनता किंवा प्रवाह म्हणून X मिळेल जरी मी गुंडाळी वायंडिंग करत आहे तर लोखंडाच्या कोरच्या भोवतालच्या वाउंडच्या कॉईलमध्ये पुन्हा त्याच 1 अँपिअर करंटच्या लाकडाच्या बाबतीत जे मिळाले त्यापेक्षा 1000 पट किंवा 4000 पट जास्त मिळणार आहे जर माझ्याकडे चुंबकीय क्षेत्र जास्त असेल तर ते जनरेटरच्या बाबतीत मेकॅनिकल ते इलेक्ट्रिकल एनर्जी रूपांतरण घडणाऱ्या किंवा मोटरच्या बाबतीत घडणाऱ्या इलेक्ट्रिकल ते मेकॅनिकल एनर्जी रूपांतरण असल्यास ते चुंबकीय माध्यमांद्वारे होते तर जर माझ्याकडे चुंबकीय क्षेत्रातील बरीच शक्ती असेल तर अशा प्रकारच्या फेरोमॅग्नेटिक सामग्रीशिवाय मी मिळवलेल्या तुलनेत या रूपांतरणाची कार्यक्षमता कितीतरी चांगली असेल तर मी हे पहात आहे की मोटरच्या बाबतीत टॉर्कचे किती उत्पादन होते किंवा किती वीज तयार होते जनरेटरच्या बाबतीत किती विद्युत उर्जा तयार होते मी असे म्हणू शकते की टॉर्क प्रति युनिट व्हॉल्यूम फेरोमॅग्नेटिक मटेरियलपासून बनवलेल्या मशीनच्या बाबतीत नक्कीच जास्त असेल परंतु मी तेच मशीन लाकूड किंवा चुंबकीय नसलेल्या साहित्याने बनवले आहे म्हणून मी नेहमी बघते की विद्युतप्रवाह लागू करतेवेळी फेरोमॅग्नेटिक सामग्री कशा प्रकारे वर्तन करते आणि जेव्हा मी करंट लागू करते तेव्हा कोणत्या प्रकारचे फ्लक्स तयार केले जातात मशीनमधून ते कसे जाते कोणत्या भागात ते प्रवास करते आणि अशाच प्रकारे पुढे विश्लेषण करणे आपल्याला आवडेल आणि हेच आम्ही चुंबकीय सर्किट्समध्ये करणार आहोत तर चुंबकीय कामकाज किंवा फेरोमॅग्नेटिक सामग्रीचे विद्युत चुंबकीय वर्तन कसे असते याचे विश्लेषण करण्यासाठी मूलत चुंबकीय सर्किट्स आधारभूत असतात हे या विशिष्ट विभागात आपण पहात आहोत आपण कोणतीही इलेक्ट्रिकल मशीन पाहिल्यास मी दोन भाग घेणार आहे एक स्टेटर आहे तर दुसरा रोटर आहे इलेक्ट्रोमेकॅनिकल ऊर्जा रूपांतरणाचे मूळ तत्व आपल्या सर्वांना माहित आहे मला खात्री आहे की तुम्ही लोक फॅरॅडे यांच्या इंडक्क्षणच्या कायद्याविषयी अभ्यास केला असेल जिथे फ्लक्समध्ये फरक असेल तिथे वळणांच्या संख्येने फ्लक्स बदलण्याचा दराला गुनले तर शेवटी मला प्रेरित EMF मिळेल खरंच मला कोणत्याही इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टममध्ये प्रेरित EMF देत आहे तर माझ्याकडे स्थिर फ्लक्स असू शकतो परंतु आपण फक्त कंडक्टर हलवू शकतो जर मी कंडक्टर हलविला तर कंडक्टरला वेगवेगळ्या चुंबकीय क्षेत्रास सामोरे जावे लागेल तर आपण वीज निर्मिती त्या मार्गाने करू शकतो किंवा माझ्याकडे एक स्थिर कंडक्टर असू शकेल परंतु मी कदाचित ट्रान्सफॉर्मर प्रमाणे पर्यायी करंट देणार आहे ते मला प्रेरित EMF देखील देईल परंतु ते मला यांत्रिक ते विद्युत ऊर्जा रूपांतरण देणार नाही मला आशा आहे की आपणास हे समजले आहे कारण आपण पर्यायी करंट स्वरूपात वीज पुरवतो आहे परंतु शेवटी आपण पर्यायी विद्युतप्रवाह देखील बदलत आहे तर मी ट्रान्सफॉर्मर प्रकरणात इलेक्ट्रिकल ते मेकॅनिकल एनर्जी रूपांतरण करीत नाही आपण फिरत असलेल्या मशीनमध्ये नेहमीच काय करत असतो ते म्हणजे कदाचित चुंबकाची स्थिर किंमत असेल आणि मग मी कंडक्टर हलवणार आहे किंवा माझ्याकडे स्थिर असलेला कंडक्टर असेल आणि नंतर चुंबकीय ध्रुव सतत फिरवत रहा मग त्यातून वीज निर्माण होईल तर या हेतूसाठी मला प्रामुख्याने दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे माझ्याकडे असे अनेक वाहक असावे जे सक्षम असावेत ज्यामध्ये वीज प्रेरित होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मॅग्नेटिझम उत्पादन प्रणालीची आवश्यकता असेल ज्याला आपण फील्ड सिस्टम म्हणतो तर आपल्याकडे विद्युत मशीनमध्ये स्टेटर व रोटर आहेत किंवा 2 भाग आहेत जेथे एकमेकास अनुकूलता असेल असे एखादे क्षेत्र चुंबकत्व निर्माण करेल तर दुसरा भाग वाहकांचा समूह असेल ज्यामध्ये आपण वीज निर्माण करतो ज्याला आपण आर्मेचर म्हणतो माझ्याकडे स्टेटरमध्ये फील्ड आणि रोटरमध्ये आर्मेचरची सोय आहे किंवा माझ्याकडे हे इतर मार्गाने देखील असू शकते माझ्याकडे स्टेटर हाऊसिंग आर्मॅचर आणि रोटर फील्ड असू शकतात एकतर मार्ग शक्य आहे अचूकपणे डिझाइनच्या सोयीनुसार आपण हे एक किंवा अनेक मार्गाने करतो परंतु कोणत्याही प्रकारे ते कार्य करेल ही समस्या नाही आणि जेव्हा माझ्याकडे स्टेटर आणि रोटर आहेत माझ्याकडे कदाचित बाह्य परिघ म्हणून कदाचित स्टेटर असेल हे नेहमी सत्य असण्याची गरज नाही तेथे पंखे इलेक्ट्रिक वाहन आहेत त्यातील काहींच्या अंतर्गत परिघावर स्टेटर आणि बाह्य परिघावर रोटर देखील असतील अशा काही यंत्रणा आहेत परंतु आपण सामान्यत प्रयोगशाळांमध्ये उद्योगांमध्ये जे काही पाहतो साधारणपणे स्टेटर बाह्य परिघ आहे आणि रोटर आतील परिघामध्ये असणार आहे तर मी आत कुठेतरी रोटर घेईन म्हणून मी याला रोटर म्हणतो आणि हे माझे स्टेटर होईल कृपया लक्षात घ्या की रोटरला त्याचे नाव प्राप्त झाले आहे कारण ते फिरणार आहे आणि स्टेटर आणि रोटर दरम्यान हवेतील अंतर असल्याशिवाय हे फिरत नाही म्हणून मला हे आवडेल किंवा नाही कोणत्याही फिरणाऱ्या मशीनमध्ये स्टेटर आणि रोटर दरम्यान हवेचे अंतर असणे आवश्यक आहे जे ट्रान्सफॉर्मरमध्ये अनुपस्थित आहे कारण तेथे काहीही फिरत नाही म्हणून प्राथमिक आणि दुय्यम दरम्यान हवेचे अंतर नाही प्राथमिक आपण इच्छित असल्यास स्टेटरच्या समतुल्य आहे आणि दुय्यम रोटर किंवा त्याउलट समतुल्य आहे तर आपल्याकडे येथे दोन स्वतंत्र वायंडिंग आहेत म्हणून जर माझ्याकडे हवेतील अंतर असेल तर स्पष्टपणे ते चुंबकीय क्षेत्रातील लाइन्स तसेच फेरोमॅग्नेटिक सामग्री पार करणार नाहीत फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये सामान्यत पारगम्यता असे काहीतरी असते जे त्यांच्यासाठी खूप उच्च मूल्य आहे ही एक भौतिक मालमत्ता आहे आणि यामुळे चुंबकीय क्षेत्रातील रेषा त्यांच्यात सहज जाऊ शकतात तर हवा किंवा लाकूड किंवा त्यापैकी कोणतीही चुंबकीय नसलेली सामग्री चुंबकीय क्षेत्रातील रेषा इतक्या सहजपणे जाऊ देणार नाहीत याचा अर्थ असा आहे की जर माझ्याकडे कदाचित येथे स्टेटरमध्ये कॉइल्समध्ये तयार केलेले चुंबकत्व असेल आणि शेवटी मला येथे कंडक्टरमध्ये वीज आणावी लागेल हे सर्व बिंदू आहेत आणि कदाचित हे सर्व उदाहरणार्थ क्रॉस आहेत तर मी रोटर कंडक्टरमध्ये वीज आणत आहे स्टेटरमधून फ्लक्सला रोटर कंडक्टरमधून जावे लागते आणि नंतर त्यास मार्ग पूर्ण केला पाहिजे तर याचा अर्थ असा होतो की त्यास आवश्यकतेने हवेमधून जावे लागते जेव्हा आपल्याकडे लोह तसेच वायू या दोन्हीमधून जाणारे चुंबकीय क्षेत्र लाइन्स असतात तेव्हा आपण त्यास संमिश्र मार्ग म्हणतो आणि जेव्हा आपण चुंबकीय सर्किटबद्दल बोलतो चुंबकीय सर्किटची व्याख्या चुंबकीय फील्ड लाईन्स च्या नंतर बंद पथ म्हणून केली जाते चुंबकीय फील्ड लाईन्स आम्ही दाखवित असलेल्या फ्लक्स पथ प्रमाणेच आहेत म्हणून चुंबकीय सर्किट मूलत चुंबकीय क्षेत्र लाइन्सच्या नंतर बंद पथ म्हणून परिभाषित केले जाते कृपया लक्षात घ्या की ओपन सर्किटमध्ये करंट कसा वाहू शकत नाही त्याप्रमाणे हा नेहमीच बंद मार्ग असतो आपल्याकडे एक संपूर्ण मार्ग असेल आपणास माहित आहे की हे मुळात संपूर्ण बंद सर्किट असेल तर मी म्हणेन की या प्रकरणात कदाचित चुंबकीय फील्ड लाइन यामधून जाईल या कंडक्टरमधून जाईल रोटरमधून जाईल आणि स्वत ला याप्रमाणे पूर्ण करेल मुळात हा चुंबकीय सर्किट मार्ग असू शकतो तर मला हवेच्या अंतरातून चुंबकीय प्रत्यक्षात क्षेत्र ओलांडून जावे लागेल याचा अर्थ असा आहे की मला हवेच्या अंतरातून जोरदारपणे पुढे ढकलणे आवश्यक आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत मला आवश्यक असलेल्या तुलनेत चुंबकीय क्षेत्राची उच्च शक्ती तयार करण्यासाठी मला अधिक करंट आवश्यक असेल ट्रान्सफॉर्मरमध्ये हवा नाही हवाई अंतराळ नाही यामुळे हवेच्या अंतरातून चुंबकीय क्षेत्रातील रेषा ढकलण्याचे मला हे कठीण काम करण्याची गरज नाही तर विद्युत फिरणाऱ्या मशीनच्या बाबतीत मला ढकलणे आवश्यक आहे हे हवेच्या पोकळीतून पार पडते ज्याचा अर्थ असा आहे की मला सहसा सामान्यत अधिक सामर्थ्याची आवश्यकता आहे

इलेक्ट्रिकल सर्किट प्रमाणेच आपण कसे म्हणतो की EMF किंवा व्होल्टेजमुळे करंट प्रवाह येतो तसेच मी चुंबकीय सर्किटमध्ये सुद्धा असेच म्हणू शकते माझ्याकडे असलेले MMF फ्लक्सला कारणीभूत असेल फ्लक्स MMF मुळे स्थापित झाला आहे MMF म्हणजे आमचे म्हणणे असे आहे की जर कोईलमधून करंट जात असेल तर आपण एक उदाहरण घेऊया कदाचित माझ्याकडे अशी अंगठी असेल आणि मी अशा प्रकारे कंडक्टरला गुंडाळले तर तुम्हाला माहित आहे की अशा प्रकारे वाउनड करायचे आहे मी फक्त काही वळण दाखवत आहे आणि येथून ते बाहेर येत आहे म्हणून मी येथून हे दर्शविले पाहिजे की हे पुन्हा शेवटी निघत आहे तर जर माझ्याकडे अशी अनेक वळणे असतील तर आपणा सर्वांना हे माहित आहे की अंगठाचा नियम मुळात असा आहे की जर माझ्याकडे करंट या दिशेने चालू असेल तर माझे बोट फ्लक्स लाइन्स दर्शवते तर जर माझ्याकडे उदाहरणार्थ तर करंट या दिशेने वाहणारा प्रवाह असेल बरोबर मुळात त्या दिशेने फ्लक्स रेषा असतील हे मी दर्शविले पाहिजे तर ही फ्लक्स लाइन किंवा मॅग्नेटिक फील्ड लाइन आहे तर ही सध्याची दिशा आहे त्याचप्रमाणे मी येथे देखील सांगण्यास सक्षम आहे जर माझे विद्युतप्रवाह हे उजवीकडे वाहत असेल तर माझ्याकडे या विशिष्ट दिशेने फ्लक्स लाइन्स तयार झालेल्या आहेत तो स्पष्टपणे मार्ग बंद असेल म्हणून मी ते पूर्ण केले पाहिजे मी अर्ध्यावर ते सोडू शकत नाही तर हे असे आहे ते एक वर्तुळ असले पाहिजे अर्थातच मी ते वेगवेगळ्या प्रकारे दर्शवित आहे परंतु ही मूलत चुंबकीय फील्ड लाइन आहे जी तयार केली जाते आता जर मी असे म्हणत आहे की प्रवाह फ्लक्स मार्गावर किती वेळा करंट जोडला जात आहे तर मी असे म्हणायला हवे की एकदा करंट चालू आहे एकदा इथे आहे एकदा इथे आहे एकदा इथे आहे आणि एकदा येथे आहे तर 5 वेळा हे खरोखर प्रवाह पाथसह करंटचा सामना करत आहे म्हणून मी याला चुंबकीय क्षेत्र म्हणून ओळखत असेल चुंबकीय क्षेत्र लाइन्समध्ये किती वेळा विद्युत् प्रवाह येत आहे ज्याला प्रत्यक्षात MMF म्हणून ओळखले जाते सध्याच्या विशालतेचा करंटला किती वेळा सामना करावा लागतो त्याचेच प्रमाण सध्याच्या विशालतेने गुणाकार केले आहे तेच MMF आहे एका अर्थाने मी हे वळणांच्या संख्येशी त्याभोवती किती वेळा बांधलेले आहे याचा थेट संबंध ठेवू शकतो तर टर्न्स च्या संख्येने करंटच्या परिमाणाला गुणले की सामान्यत MMF म्हणून ओळखली जाते तर या विशिष्ट प्रकरणात मी हे थेट NI म्हणून लिहू शकतो अॅम्पीयरच्या कायद्याद्वारे याचा परस्पर संबंध देखील असू शकतो बरोबर कारण अॅम्पीयरच्या नियमानुसार म्हणतात की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता अविभाज्य चुंबकीय क्षेत्राच्या बंद मार्गाची तीव्रता ही संपुर्ण विद्युत प्रवाहाच्या समतुल्य असते तर जर मी त्रिज्याला R आहे असे म्हटले तर मी हे सांगू शकतो की 2πR ही चुंबकीय मार्गाची लांबी H ने गुणाकार करते जे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वळणाच्या संख्येइतकी असेल जी I आहे अॅम्पीयरचा कायदा म्हणतो त्याच गोष्टी आपण आता समाकलित केल्यावर आणि सर्व प्रवाह जोडल्यानंतर लिहिले आहेत कितीतरी वेळा बंद केलेला मार्ग किंवा जवळचा समोच्च समान करंटशी जोडला जात आहे हे आपण लिहिले आहे तर जर आपल्याकडे NIचा MMF असेल किंवा मी एक करंट I पास केला जर मला फक्त एक वळण असेल तर माझ्याकडे नक्कीच कमी प्रमाणात MMF असेल माझ्याकडे 10 वळणे असल्यास निश्चितपणे मी जास्त प्रमाणात MMF घेणार आहे राइट आता जर मी असे म्हणते की मी फक्त अनंत लांबीचे करंट वाहक घेत आहे आणि असे म्हणूया की तो 1 A चा करंट आहे आणि मी हे सांगत आहे की 1 मीटरच्या अंतरावर याभोवतालच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता काय आहे मी हे लिहीण्यास सक्षम आहे कृपया लक्षात ठेवा जर ते फक्त एकच कंडक्टर असेल तर ते फक्त एका टर्न वर चांगले आहे याशिवाय दुसरे वळण नाही त्याचा सामना एकदाच होईल तर तो एका टर्न इतकाच चांगला आहे तर मी हे लिहिण्यास सक्षम आहे कारण आपल्याला करंटचे जे काही माहित आहे ते h आहे हे माझे H असेल आणि I 1 आहे R देखील 1 आहे म्हणून मी हे h आणि h म्हणून लिहीत आहे हे मी असे लिहिले पाहिजे त्या माझ्या अनियमित लांबीच्या कंडक्टरपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या कोणत्याही गोष्टीने अनुभवलेली चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आहे मी असे मानत आहे की कंडक्टरचा परतीचा मार्ग खूप दूर आहे त्यामुळे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवर त्याचा कोणताही प्रभाव पडत नाही या टप्प्यावर असे म्हणूया की मी दुसरा कंडक्टर C ठेवणार आहे आणि समजा कंडक्टरमध्ये 1 A करंट चालू आहे त्या विशिष्ट कंडक्टरने कोणती शक्ती अनुभवली आहे मला सर्व प्रथम ते मिळवायचे आहे तर कंडक्टर C द्वारे शक्ती करंट प्रति युनिट लांबीच्या 1 A ने वाहते मी हे प्रति युनिट C च्या लांबीची गणना करू इच्छितो मूलतः बिल असेल आपण सामान्यपणे असेच लिहित आहोत येथे मी युनिटच्या लांबीबद्दल बोलत आहे मला B माहित नाही मला गणना करावी लागेल I 1 A आहे L 1 मीटर आहे कारण मी प्रति युनिट लांबी मोजत आहे तर हे मूलत B न्यूटन्स असेल परंतु SI युनिट्स मध्ये आपण अँपिअरची व्याख्या पाहिल्यास असे म्हणाल की अँपीयर हे करंट व्हॅक्यूममध्ये ठेवलेल्या 2 अनंत लांब वाहकांद्वारे वाहिले जाते जर त्या दरम्यानची शक्ती असेल तर ते 1 मीटर अंतरावर आहेत आणि शक्तीची प्रति मीटर लांबी मध्ये गणना केली जाते SI युनिट्समध्ये अशा प्रकारे एम्पीयरची व्याख्या केली जाते तर त्या व्याख्येनुसार हे बरोबर असले पाहिजे कारण आपण सुरुवातीला खूप लांब कंडक्टर घेतला आहे त्यानंतर आपण दुसरा कंडक्टर ठेवला आहे ज्यामध्ये 1 अँपिअर करंट देखील आहे आणि आपण त्यांना 1 मीटरने वेगळे केले आहे मी असे म्हणावे की या 2 कंडक्टर दरम्यान आपण मिळवत असलेली ही शक्ती आहे आपण आठवत असाल तर आमचा एक संबंध आहे H हे कारण आहे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता हे कारण आहे आणि B हा परिणाम आहे २ ही पारगम्यता नावाच्या भौतिक मालमत्तेशी संबंधित आहे जी mu आहे आणि आम्ही मुळात घेतले आहे की आम्ही कंडक्टर बहुधा हवा किंवा व्हॅक्यूममध्ये ठेवला आहे किंवा जे काही आहे आणि ज्या क्षणी आपण शक्ती म्हणतो त्या क्षणी आपण असे गृहित धरले पाहिजे की ते बहुदा चुंबकीय नसलेल्या सामग्रीमध्ये ठेवले आहे अशा प्रकारे SI युनिट्समध्ये अॅम्पीयरची व्याख्या केली जाते तर मी यावरून h च्या बरोबरीने आहे असे म्हणावे आम्हाला जे व्हॅल्यू मिळाली आहे h ती मी बदलत आहे त्यासाठी आपल्याला युनिट्स घेऊन यावे लागेल युनिट्स म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न करूया मुळात हे रिक्त स्थानची किंवा हवेची किंवा चुंबकीय नसलेली सामग्रीची परमियाबिलीटी म्हणून ओळखले जाते तर हे आपल्या सर्व चुंबकीय सर्किट गणनांमध्ये वेळोवेळी वापरले जाईल म्हणूनच आपल्याकडे मूलत चुंबकीय सर्किट गणना सतत या mu मूल्याशी येत असते आणि आपण याला सामान्यपणे mu म्हणून संबोधत नाही हे सूचित करते की हे हवेच्या किंवा मोकळ्या जागेची पारगम्यता आवश्यक आहे जेव्हा जेव्हा आम्ही आपल्याला चुंबकीय सामग्री माहित असलेल्या कोणत्याही अन्य गोष्टींकडे पहात असतो तेव्हा आपल्याकडे चुंबकीय सामग्रीची वास्तविक पारगम्यता असते जिथे हे सामान्यत सापेक्ष पारगम्यता म्हणून ओळखले जाते आणि काही शेकडो ते काही हजारो मध्ये मी कोणत्या प्रकारच्या साहित्यावर पहात आहे हे आपल्याला माहित आहे बरोबर उदाहरणार्थ सिलिकॉन स्टील आणि स्टील इत्यादींसाठी ते सुमारे 3500 ते 4500 असेल त्यापैकी बर्याच ट्रान्सफॉर्मर्समध्ये आपण जे काही वापरतो त्यास स्टील आणि सिलिकॉन स्टीलचे हे मूल्य जवळजवळ 3500 ते 4500 असेल आता च्या युनिटला पोचण्याचा प्रयत्न करूया तर आपण त्या युनिटकडे पाहण्याचा प्रयत्न करू आम्ही हे म्हणालो बरोबर B हे फ्लक्स घनता आहे याचा अर्थ एकतर ते टेस्लामध्ये व्यक्त केले जावे किंवा आणि हे मुळात H असेल बरोबर कारण आपण लिहिले H प्रत्यक्षात आपण काय केले याची गणना पाहिल्यास आपण h केले हेच आपण केले एम्पीयर टर्न म्हणून हे लिहावे वळणांना कोणतेही परिमाण नसते म्हणून आपण हे प्रति मीटर अँपिअर म्हणून लिहू शकले पाहिजे बरोबर तर मी हे प्रत्यक्षात हे चे युनिट म्हणून लिहू शकते म्हणून मी हे सांगण्यास सक्षम आहे संपूर्ण गोष्ट भाजकमध्ये येते मी त्याकडे जरा वेगळ्या प्रकारे देखील पाहू शकतो मी म्हणू शकतो की जर मी Di Dt D D कडे पाहतो तर हे तुम्हाला माहित आहे की फॅराडेच्या कायद्याच्या रूपात व्यक्त केलेले नाते आहे परंतु जेव्हा आपण त्याकडे इलेक्ट्रिकल सर्किटच्या दृष्टीने पाहतो कारण आम्ही नेहमीच इंडक्टन्स नावाच्या काल्पनिक प्रमाणात समाविष्ट करून वैकल्पिक प्रवाहाशी संबंधित असलेल्या चुंबकाचा संदर्भ घेतो तर इंडक्टन्स हे सध्या चालणाऱ्या चुंबकाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा सध्याच्या कंडक्टरमधून जात असल्यामुळे चित्रात येत असलेल्या चित्रात येते तर येथून मला असे म्हणायला पाहिजे की D आपल्याला हे माहित आहे तसे मी हे सांगण्यास सक्षम असावे N कडे परिमाण म्हणून काहीही नाही म्हणून तर हेन्री आहे बरोबर म्हणून इंडक्टन्स येथे सामान्यतः हेन्रीमध्ये मोजले जाते हे वेबर प्रति अँपीयर आहे जे मूलतः हेन्री आहे तर येथून मी हेनरी प्रति मीटर म्हणून लिहू शकले पाहिजे तर पारगम्यतेचे हेनरी प्रति मीटर हे एकक आहे तर आपण त्यास च्या समतुल्यतेपासून पाहू शकतो तर जर माझ्याकडे असे काहीसे चुंबकीय सर्किट आहे तर मी हे ट्रान्सफॉर्मरसारखे रेखाटेल तर मी एक कोर घेणार आहे जो ट्रान्सफॉर्मर कोर सारखा आहे परंतु मी या दरम्यान एक लहान एअर गॅप ठेवणार आहे आणि जर मला या लिंबच्या भोवती वेटोळे असतील त्यावेळी आपण असे म्हणू या की तेथे काही N वळण आहेत आणि मी यामधून करंट चालू करेन हे निश्चितपणे चुंबकीय क्षेत्र लाइन्स तयार करेल तर चुंबकीय क्षेत्राच्या रेषा कदाचित मी या मार्गाने त्या दिशेने पाहत आहे आणि हे हवेच्या अंतरातून जबरदस्तीने जाईल दुसरा कोणताही मार्ग नाही कारण ती शक्य तितक्या स्वत ला फेरोमॅग्नेटिक मटेरियलपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करेल जर मी असे म्हणतो की ही गाभा फेरोमॅग्नेटिक साहित्याने बनलेला आहे कारण त्याच्या परमियाबिलिटीचे प्रमाण बरेच आहे बरोबर मी फक्त एक चुंबकीय क्षेत्र रेखा दर्शविली आहे परंतु तेथे निश्चितपणे अनेक ओळी असतील आणि त्या गोष्टी फेरोमॅग्नेटिक साहित्यात शक्य तितक्या स्वत ला मर्यादित ठेवतील कारण फेरोमॅग्नेटिक सामग्रीची पेरमियबिलिटी खूपच जास्त आहे आता मी म्हणू शकतो की NI हे उपलब्ध असलेले एकूण MMF आहे मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स उपलब्ध आहे जे चुंबकीय क्षेत्राच्या रेषांच्या निर्मितीसाठी हातभार लावणार आहे बरोबर आता जर मी चुंबकीय सर्किटची एकूण लांबी पाहिली तर चुंबकीय सर्किटची लांबी चुंबकीय क्षेत्राच्या रेषाची लांबीशी संबंधित आहे बरोबर तर याचा अर्थ असा आहे की कदाचित मला या विशिष्ट कोरचा संपूर्ण परिघ पहावा लागेल आणि जर मी म्हणालो की सरासरी परीघ L आहे तर मी कोर सामग्रीची लांबी म्हणावी किंवा मी दुसऱ्याबाजूने असे म्हणेन की चुंबकीय फील्ड लाइन येथे L च्या बरोबरीची आहे हे L आहे म्हणून या प्रकरणात मी असे म्हणायला सक्षम आहे की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आहे समजू या की या कोरसाठी माझ्याकडे कदाचित आयताकृती क्रॉस सेक्शन आहे मी या कोरच्या क्रॉस सेक्शनच्या या क्षेत्रास A म्हणून संबोधित करते या A च्या माध्यमातून माझ्याकडे सतत मोठ्या संख्येने वाहणाऱ्या फ्लक्स लाइन्स वाहू लागतात जर मी असे म्हटले आहे की कोरमध्ये तयार केलेली सरासरी फ्लक्स घनता B च्या बरोबरीची आहे तर मी असे म्हणत आहे की एकूण फ्लक्स बरोबर आहे जिथे A कोरच्या क्रॉस सेक्शनचे क्षेत्र आहे बरोबर आणि मी हे म्हणू शकतो बरोबर कोणत्या प्रकरणात मी हे लिहायला सक्षम आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर हे संपूर्ण च्या समान आहे हे विद्युत सर्किटमधील व्होल्टेज आणि विद्युत् प्रवाह यांच्यातील संबंधांसारखेच आहे तर आम्ही असे म्हणणार आहोत की जर मी विद्युत चुंबकाची तुलना चुंबकीय सर्किटशी केली तर MMF विद्युत सर्किटमधील व्होल्टेज स्त्रोताच्या अगदी समान असेल विद्युत सर्किटमध्ये तुमचे करंट असलेल्या कोणत्याही गोष्टीस फ्लक्स अनुरूप असेल म्हणजे व्होल्टेजचे करंटशी प्रमाण असे आहे ज्याला आपण विद्युत सर्किटमध्ये प्रतिकार किंवा प्रतिरोध म्हणून म्हणतो आम्ही त्याचप्रकारे MMF च्या फ्लक्स प्रमाणला रीलक्टंस म्हणून संबोधित करू तर हे प्रमाण जे आम्हाला येथे मिळाले ते किंवा अनिच्छेचे पारस्परिक आहे

तर आपण मुळात असे म्हणू शकतो की चुंबकीय सर्किटमधील अनिच्छा च्या समान आहे मी जे केले ते म्हणजे हवेच्या अंतराकडे दुर्लक्ष करणे या प्रकरणात मी हवेच्या अंतराचा प्रभाव घेतला पाहिजे मी त्यास अंतर्भूत करणार आहे म्हणूनच मी हवाई अंतराचा प्रथम ठिकाणी समावेश केला आहे आपल्याला हे समीकरण मिळलं आहे प्रोफेसर पाहा आपण मुळीच व्युत्पन्न करत नाही आहोत आम्ही ते व्युत्पन्न केलेले नाही आम्ही असे गृहित धरले आहे की याला एक कारण आहे आणि एक परिणाम आहे आणि शेवटी परिणाम भौतिक मालमत्तेवर अवलंबून असतो आणि भौतिक मालमत्ता पेरमियबिलिटी आहे म्हणून आम्ही फक्त या नात्यासह पुढे जात आहोत की H आणि B थेट प्रमाणात जोपर्यंत भौतिक मालमत्ता एक स्थिर आहे जे की लोहाच्या बाबतीत स्थिर नसतो जे आपण येऊ या परंतु आपण मूलत असे कारण आणि परिणाम गृहित धरत आहोत कारण करंट चालू आहे त्याचा प्रभाव चुंबकीय क्षेत्र तयार केलेला किंवा चुंबकीय फ्लक्स तयार केला आहे हे दोन्ही एकमेकांशी थेट संबंधित आहेत ते थेट एकमेकांशी प्रमाणित आहेत आम्ही ते गृहित धरत आहोत मी खरोखर ते साधत करत नाही आणि आम्ही असे म्हणत आहोत की जेव्हा आपल्याकडे दोघे थेट एकमेकांशी प्रमाणित असतात तेव्हा समानता स्थिर होते आपण असे गृहित धरत आहोत पहा मुळात आम्ही असे म्हणत आहोत की BA आम्ही मूलत ते लिहित आहोत आता आम्ही चा गुणाकार करीत आहोत आणि चा गुणाकार करीत आहोत आम्ही हे अंदाजे केले आहे असे समजा मग मला लिहावे लागेल वरच्या भागावर मी त्याला A ने गुणाकार करायचा आहे आणि तळाशी मी त्याला L ने गुणाकार करायचा आहे हेच मी करत आहे तर इथून मी हे लिहित आहे मी फक्त बाण ठेवले पाहिजे मी समान लिहित नाही मी फक्त A ला आणि H ला l व्दारे गुणाकार करीत आहे आणि मी फ्लक्स आणि Hl लिहित आहे ठीक आहे तर आपल्याकडे मूलत आम्ही पुढे चुंबकीय सर्किट्स सुरू ठेवू परंतु आपल्याकडे विद्युत् आणि चुंबकीय सर्किट दरम्यान समानता खालीलप्रमाणे आहे तर जर माझ्याकडे चुंबकीय सर्किटमध्ये MMF असेल तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये माझ्याकडे EMF किंवा व्होल्टेज आहे चुंबकीय सर्किटमध्ये जर माझ्याकडे फ्लक्स असेल तर विद्युत सर्किट मध्ये करंट असेल आणि चुंबकीय सर्किटमध्ये जर मी रीलक्टंस म्हटले तर मी दुसऱ्या बाबतीत इमपीडन्स किंवा रेसिस्टंस म्हणून संबोधित करणार आहे आणि जर मी मॅग्नेटिक सर्किटच्या बाबतीत फ्लक्स डेन्सिटी B म्हणतो त्याच प्रकारे मी याला करंट घनता म्हणू शकतो चुंबकीय क्षेत्राची तीव्रता H समतुल्य प्रमाणात नसते तर विद्युत सर्किटमध्ये म्हणेन चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ज्यास आपण MMF प्रति युनिट लांबी म्हणून म्हणतो ते करंटच्या विजेच्या बाबतीत समतुल्य प्रमाणात नाही तर इलेक्ट्रिक सर्किटच्या बाबतीत ज्या गोष्टी आम्ही हाताळतो त्या तुलनेत आम्ही कदाचित H बरोबर थोडे वेगळे वागू म्हणून आम्ही पुढच्या वर्गात हवेच्या अंतरासह चुंबकीय सर्किट गणना वर जाऊ ठीक आहे